हॅलो या कोर्स च्या आणखी एका मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स आपण आता 6 व्या आठवड्यात आहोत हे मॉड्यूल 4 आहे 6 व्या आठवड्यात मागील मॉड्यूल मध्ये आपण स्टेबिलिटी आणि अनकंडिशनल स्टेबिलिटी साठी कोणत्या अटी आहेत आणि फक्त सर्किट स्टेबल ठेवण्यासाठी अट काय आहे यावर चर्चा केली होती तर आपण स्टेबिलिटी चा अर्थ काय आहे हे पुन्हा एकदा पाहूया आपण पाहिले की गॅमा IN मॉड्यूलस जरी 1 पेक्षा कमी असेल किंवा गॅमा आउट मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असेल तर सर्व मॉड गामा S 1 पेक्षा कमी आणि मॉड गामा L 1 पेक्षा कमी असतील तर हे स्टेबिलिटी चे निकष आहे जे गॅमा IN आणि गॅमा आउट मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असावे सर्व गामा S साठी आणि गॅमा L मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असावे जर गॅमा इन किंवा गॅमा आउट चे मॉड्यूलस एकापेक्षा जास्त असेल तर ते स्टेबल नाही तर अनकंडिशनल स्टेबल साठी ही अट आहे ठीक आहे तर मग आपण असे म्हणू शकतो की गॅमा IN जे गॅमा L मॉड्यूलस चे फंक्शन आहे ते 1 बरोबरीची आहे ही अनकंडिशनल स्टेबिलिटी आणि पोटेंशिअल इन्स्टेबिलिटी दरम्यानची सीमा आहे गॅमा IN जे गॅमा L मॉड्यूलस चे फंक्शन आहे ते 1 बरोबरीची आहे ही अनकंडिशनल स्टेबिलिटी आणि पोटेंशिअल इन्स्टेबिलिटी दरम्यानची सीमा आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जेव्हा गॅमा IN जे गॅमा L चे फंक्शन आहे तेव्हा गॅमा L ची ती मूल्ये ज्यासाठी गॅमा IN मॉड्यूलस 1 बरोबरीची होते ती सीमा आहे तर जर आपल्याला त्या बिंदूंचे लोकस किंवा गामा L चे लोकस सापडतील ज्या मॉड्यूलस गामा IN 1 च्या बरोबरीचे असतील तर आपल्याला ती सीमा कोणती आहे ते शोधू जर आपल्याला त्या लोकस चे समीकरण घ्यायचे असेल तर ते काय आहे ते पाहू या म्हणजे आपल्याला अट पूर्ण करणे आवश्यक आहे आपण पूर्वी पाहिलेले गॅमा IN लिहिले जाऊ शकते बर्याच गणिती फेरफारानंतर आपण काय लिहू शकतो पहिली गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे ही कॉन्स्टन्ट संज्ञा CL असे म्हणू द्या हे एक वेक्टर प्रमाण आहे ही संज्ञा देखील एक कॉन्स्टन्ट आहे आपण याला RL म्हणू हे संपूर्ण टर्म असे लिहिले जाऊ शकते हे संपूर्ण समीकरण यासारखे सरलीकृत केले गेले हे वर्तुळाचे समीकरण आहे दुसर्या शब्दात मी स्टेबिलिटी आणि इन्स्टेबिलिटी दरम्यानची अनकंडिशनल स्टेबिलिटी आणि पोटेंशिअल इन्स्टेबिलिटी दरम्यान हे सर्किट आहे वर्तुळ आहे हे समीकरण वर्तुळाचे हे समीकरण जे मी नुकतेच नमूद केले आहे त्याला आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळ असेही म्हणतात त्याला आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळ असे म्हणतात कारण येथे वर्तुळ गॅमा L वर अवलंबून आहे जे एम्पलीफायर च्या आउटपुट शी जोडलेले आउटपुट इम्पेडन्स आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे की आपल्याकडे इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ देखील असू शकते जे आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळ सारखे आहे परंतु गामा IN शून्य होण्याऐवजी आपल्याकडे गामा out मॉड्यूलस 1 असेल समजा हा आपला स्मिथ चार्ट ठीक आहे स्मिथ चार्ट मधील हे एकक वर्तुळ आहे आणि हे आडवा छायांकित प्रदेश आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळ आहे आता मी म्हणालो की या वर्तुळाची सीमा आउट पुट स्टेबिलिटी वर्तुळा द्वारे निश्चित करते की कोणती अनकंडिशनल स्टेबल आहे आणि कोणती जी पोटेंशिअल इन्स्टेबल प्रदेश आहे किंवा कोणती गामा L ची पोटेंशिअल इन्स्टेबल मूल्ये आहे म्हणून वर्तुळाच्या अंतर्गत एकतर गामा L ची मूल्ये अनकंडिशनलि स्टेबल असतील तर ते अनकंडिशनल स्टेबल आहे किंवा ते पोटेंशिअलि अनन्स्टेबल परिस्थितीत आहे आता यापैकी कोणते हे वर्तुळाच्या बाहेरील भाग आहे किंवा ते वर्तुळाच्चे आतील भाग आहे जे स्टेबल आहे आणि कोणते अनन्स्टेबल प्रदेश आहे हे करण्यासाठी आपल्याला हे शोधण्याची आवश्यकता आहे की जेव्हा आपल्याला ही आकृती दिसेल तेव्हा लक्षात घ्या की जेव्हा गॅमा L 0 असेल तर तेव्हा गॅमा IN S11 होईल दुसर्या शब्दात S11 गॅमा IN ची व्हॅल्यू दर्शवते जेव्हा गॅमा L 0 असेल तर आता लक्षात घ्या की या वर्तुळाच्या बाहेरील एकतर गॅमा IN मॉड्यूलस 1 पेक्षा कमी किंवा मोठे असेल कारण S11 गॅमा IN ची व्हॅल्यू दर्शवते जेव्हा गॅमा L 0 असेल S11 च्या मॉड्यूलस साठी आपण म्हणतो की S11 हे गॅमाचे मूल्य आहे मूळ येथे जर S11 चे मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असेल तर बिंदू गामा L 0 स्टेबल आहे दुसरीकडे जर S11 चे मॉड्यूलस 1 पेक्षा मोठे असेल तर बिंदू गामा L 0 असेल तर ते संभाव्यत अस्थिर असते म्हणूनच असे होते जर S11 चे मॉड्यूलस 1 पेक्षा मोठे असेल तर याचा अर्थ असा आहे की या वर्तुळाच्या आतील स्टेबिलिटी वर्तुळ मध्ये हे आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळ मध्ये स्टेबल क्षेत्र आहे जेथे जर s11 चे मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळाच्या बाहेर स्टेबल प्रदेश आहे येथे हा निळा प्रदेश आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळाच्या बाहेर असलेल्या गॅमा L ची मूल्ये दर्शवितो परंतु स्मिथ चार्ट मध्ये युनिट त्रिज्या आहे म्हणून पुन्हा एकदा जर S11 चे मॉड्यूलस 1 पेक्षा जास्त असेल तर या वर्तुळाच्या बाहेर पोटेंशिअलि अनन्स्टेबल प्रदेश आहे कारण S11 मॉड्यूलस स्वतः असलेल्या गामा IN चे मूल्य शून्यापेक्षा मोठे आहे म्हणून मूळ बिंदू पोटेंशिअलि अनन्स्टेबल प्रदेशात असणे आवश्यक आहे जर या प्रकरणातील मूळ स्टेबिलिटी वर्तुळाच्या बाहेर असेल तर याचा अर्थ स्टेबिलिटी वर्तुळाच्या बाहेरील प्रत्येक बिंदू पोटेंशिअलि अनन्स्टेबल असतो आणि या प्रकरणात उलट जर S11 चे मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असेल तर त्याचा अर्थ मूळ बिंदू स्टेबल प्रदेशात आहे आणि मूळ बिंदू स्टेबल प्रदेशात असल्यामुळे आणि मूळ स्वतः आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळाच्या बाहेर आहे म्हणूनच आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळा मधील बिंदू पोटेंशिअलि अनन्स्टेबल स्थितीशी संबंधित असणे आवश्यक आहे आऊटपुट स्टेबिलिटी सर्कल प्रमाणेच मी इनपुट स्टेबिलिटी सर्कल चा उल्लेख करत असल्याने इनपुट स्टेबिलिटी सर्कल चे समीकरण असे दिले आहे आपण त्याला म्हणू गामा आउट असे दिले आहे आणि सरलीकरणानंतर हे समीकरण कमी होते जे यामधून लिहिले जाऊ शकते पुन्हा हा मुद्दा CS शी परस्पर आहे हे वेक्टर प्रमाण आहे ही संपूर्ण गोष्ट RS शी परस्पर आहे आणि यास इनपुट स्टेबिलिटी सर्कल म्हटले जाते कारण या सर्कल चे लोकस गॅमा S वर अवलंबून असते जे एम्पलीफायर च्या इनपुट शी जोडलेले इम्पेडन्स आहे स्टेबिलिटी सर्कल आणि स्मिथ चार्ट चे आणखी एक प्रकरण पाहू या प्रकरणात हे इनपुट हे इनपुट स्टेबिलिटी सर्कल आहे कारण आणि आपण गामा S प्लेन मध्ये आहोत इनपुट स्टेबिलिटी सर्कल एकक त्रिज्यासह स्मिथ चार्ट ला अजिबात स्पर्श करत नाही या प्रकरणात तर इनपुट स्टेबिलिटी सर्कल चे लोकस गॅमा आउट च्या मॉड्यूलस 1 शी संबंधित आहेत पुन्हा समान समस्या आहे जी पोटेंशिअलि अनन्स्टेबल प्रदेश आहे आणि जी अनकंडिशनल स्टेबल प्रदेश आहे या प्रकरणात लक्षात घ्या की यास अजिबात स्पर्श होत नाही म्हणून या दोन सर्कल मध्ये कोणतेही छेदनबिंदू नाहीत म्हणूनच गॅमा s ची सर्व संभाव्य डिझाइन मूल्य एकतर सर्व स्टेबल किंवा पोटेंशिअलि अनन्स्टेबल असेल मागील प्रकरणात जेथे दोन सर्कल मध्ये एक छेदनबिंदू होता तेथे स्मिथ चार्ट च्या या युनिट वर्तुळात काही बिंदू असू शकतात जे पोटेंशिअलि अनन्स्टेबल असू शकतात किंवा जे अनकंडिशनल स्टेबल असू शकतात मी तुम्हाला क्षमा मागत आहे म्हणूनच स्टेबल किंवा अनन्स्टेबल प्रदेश शोधण्यासाठी कार्यपद्धती प्रक्रिया हीच जे आम्ही आऊटपुट स्टेबिलिटी सर्कल शी संबंधित प्रकरणांसारखीच आहे जर S22 चे मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ गामा S 0 बिंदू स्टेबल आहे कारण गामा S 0 वर आपल्याकडे गॅमा आउट S22 आहे म्हणून जर S21 चे मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असेल आणि स्मिथ चार्ट वरील इनपुट स्टेबिलिटी सर्कल ची अशी स्थिती असेल याचा अर्थ स्मिथ चार्ट मधील सर्व बिंदू स्टेबल आहेत जर S22 चे मॉड्यूलस 1 पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ स्मिथ चार्ट मधील सर्व बिंदू पोटेंशिअलि अनन्स्टेबल असतात आपण मला येथे विचारू शकता की ही स्टेबिलिटी आणि अनन्स्टेबिलिटी यांच्या सीमेत स्टेबिलिटी सर्कल बद्दल चर्चा आहे मग आपण या स्मिथ चार्ट बद्दल त्याच्या युनिट सर्कल सह चर्चा का करीत आहोत आपण ज्या गोष्टींबद्दल चर्चा करीत आहोत त्याचे कारण म्हणजे गामा IN आणि गामा आउट मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असण्याव्यतिरिक्त प्रत्येक मूल्य स्मरणात आणले पाहिजे आपल्याला गॅमा S आणि गॅमा L चे मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असावे ही अट देखील पूर्ण करावी लागेल दुसर्या शब्दात गॅमा S आणि गॅमा L पूर्णपणे युनिट त्रिज्याच्या स्मिथ चार्ट मध्ये स्टेबल असावेत तर अशीही अट आहे जी समाधानी असणे आवश्यक आहे तर आता स्टेबिलिटी आहे वारंवारतेसह स्टेबिलिटी चे फरक दर्शविणारा हे एक मनोरंजक आकृती आहे आता हे वर्तुळ आहे ठीक आहे लहान त्रिज्यासह हे छोटे वर्तुळ म्हणजे इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ 14 गिगाहर्ट्ज ची वारंवारता हे वर्तुळ f 7 गिगाहर्ट्ज साठी इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ आहे आणि हे वर्तुळ f 1 गिगाहर्ट्ज साठी इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ आहे 14 गीगाहर्ट्झ येथे आपण पाहू की S22 चे मॉड्यूलस 1 पेक्षा कमी आहे म्हणूनच 14 गिगाहर्ट्ज साठी या इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ च्या बाहेरील सर्व प्रदेश स्टेबल असले पाहिजेत F 7 गिगाहर्ट्ज साठी देखील आपण पाहतो की S22 मॉड्यूलस 1 पेक्षा कमी आहे म्हणूनच या इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ च्या बाहेरील सर्व प्रदेश स्टेबल असणे आवश्यक आहे तथापि f 1 गिगाहर्ट्ज साठी S22 मॉड्यूलस 1 पेक्षा मोठे आहे दुसर्या शब्दांमध्ये याचा अर्थ काय आहे की या स्टेबिलिटी च्या वर्तुळाबाहेरील सर्व बिंदू पोटेंशिअलि अनन्स्टेबल आहेत म्हणूनच हे असे नाही की बिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे किंवा वर्तुळाच्या आत आहे की नाही हे पाहून आपण स्टेबल किंवा पोटेंशिअलि अनन्स्टेबल असेल की नाही ते निर्धारित करू शकतो आपण फक्त वक्रतेवर अवलंबून असल्यास आपण नेहमीच या प्रकरणात योग्य परिणामापर्यंत पोहोचू शकत नाही या प्रकरणात च वर्तुळाच्या मधील वर्तुळ बिंदू स्टेबल आहेत तर f 7 आणि 14 गिगाहर्ट्ज बिंदू वर्तुळ स्टेबल आहेत या प्रकरणात स्मिथ चार्ट आणि स्टेबिलिटी वर्तुळाचे हे आणखी एक मनोरंजक प्रकरण आहे येथे आमचे इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ आहे आणि आमचा स्मिथ चार्ट आहे हे इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ कसे बसू शकते याचा एक संभाव्य मार्ग म्हणजे तो स्मिथ चार्ट सह समतुल्य आहे आणि या प्रकरणात आपण अनकंडिशनल स्टेबिलिटी साठी स्टेबिलिटी ची अट् लिहू शकतो जर S11 किंवा S22 चे मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असेल तर ते मूळ पेक्षा केंद्राचे अंतर आणि स्टेबल वर्तुळाच्या त्रिज्यामधील फरक आहे 1 पेक्षा मोठ असेल तर नंतर स्मिथ चार्ट मधील बिंदू अनकंडिशनलि स्टेबिलिटी आहेत चला प्रकरण पाहू या प्रकरणात केंद्र या ठिकाणी आहे हे वर्तुळ स्मिथ चार्ट ला स्पर्श करत नाही म्हणून त्रिज्या जर मी वर्तुळाच्या मध्यभागीच्या अंतरावरुन त्रिज्या वरुन काढला तर ती अधिक मोठी होईल स्मिथ चार्ट च्या त्रिज्यापेक्षा नंतर ही स्थिती समाधानी आहे त्याचप्रमाणे या प्रकरणात स्टेबिलिटी वर्तुळ एकरूप आहे केंद्र मूळ येथे आहे परंतु त्याची त्रिज्या स्मिथ चार्ट पेक्षा जास्त आहे म्हणूनच स्मिथ चार्ट मधील सर्व बिंदू अनकंडिशनलि स्टेबिलिटी आहेत खरं तर अनकंडिशनल स्टेबिलिटी वर चर्चा करताना मी पूर्वी नमूद केलेले म्यू निकष हेच होते हे अनकंडिशनल स्टेबिलिटी साठी याद्वारे दिलेला म्यू 1 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे हे आठवते ही दोन प्रकरणे ज्याचा मी नुकताच उल्लेख केला आहे अनकंडिशनल स्टेबिलिटी साठी जे स्मिथ चार्ट मधील सर्व बिंदू आहेत जे मी कोणत्या लोड शी कनेक्ट करतो याची पर्वा न करता नेहमी स्टेबल राहील म्हणून हे पॅरामीटर म्यू परिभाषित केले गेले आहे जसे की स्टेबिलिटी वर्तुळाच्या मूळ आणि त्रिज्यापासून मध्यभागी असलेल्या स्थितीत फरक मोजते जर म्यू 1 पेक्षा मोठे असेल तर ते या एकतर परस्पर संबंधित आहे की या स्टेबिलिटी वर्तुळाचे केंद्र गामा S मोजा किंवा गॅमा L च्या प्लेन वर आहे आणि त्याचे स्मिथ चार्ट च्या त्रिज्यापेक्षा अधिक त्रिज्या आहे किंवा हे स्मिथ चार्ट च्या बाहेरील पूर्णपणे स्टेबिलिटी वर्तुळ आहे आणि म्हणूनच वर्तुळाच्या केंद्र च्या स्थानाच्या मॉड्यूलस ची स्थिती स्टेबिलिटी वर्तुळाची त्रिज्या 1 पेक्षा जास्त असणे हे पूर्ण करते आता आपल्याकडे आपले स्टेबिलिटी वर्तुळ असल्यास 2022 समजा तुमचे आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळ कॉन्स्टन्ट कंडक्टन्स वर्तुळाला स्पर्श करीत आहे मी असे म्हणतो की कंडक्टन्स चे काही मूल्य 1Rb असे आहे आणि इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ कॉन्स्टन्ट रेसिस्टन्स वर्तुळाला स्पर्श करीत आहे जे रेसिस्टन्स Ra शी संबंधित आहे नंतर ही पोटेंशिअलि अनन्स्टेबल परिस्थिती आहे स्मिथ चार्ट मध्ये काही मूल्य आहे ज्यासाठी गॅमा S च्या काही मूल्यांसाठी आणि गामा L च्या काही मूल्यांसाठी सर्किट स्टेबल आहे परंतु जर आपण रेसिस्टन्स Ra मालिकेमध्ये जोडतो जेणेकरून ते इनपुट ला अधिक रेसिस्टन्स जोडेल किंवा जर आपण आउटपुटवर शंट मध्ये 1Rb शी संबंधित कंडक्टन्स जोडले आपण स्टेबिलिटी सह असे केल्यास स्टेबिलिटी वर्तुळाची आपली स्थिती याप्रमाणे दर्शविली जाऊ शकते आपल् स्टेबिलिटी वर्तुळ यासारखे बदलते काही बाबतीत हे मिळवणे शक्य होणार नाही उदाहरणार्थ आपल् इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ असे असल्यास ते कोणत्याही कॉन्स्टन्ट रेसिस्टन्स वर्तुळाला स्पर्श करीत नाही किंवा जर आपल् आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळ असे असल्यास येथे देखील ते कोणत्याही कॉन्स्टन्ट कंडक्टन्स वर्तुळाला स्पर्श करीत नाही तरीही ते स्पर्श करतात हे वर्तणूक जरी असे म्हणतात की हे आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळ जरी ते कोणत्याही कॉन्स्टन्ट कंडक्टन्स वर्तुळाला स्पर्श करत नाही तरीही ते कॉन्स्टन्ट रेसिस्टन्स वर्तुळाला स्पर्श करते आणि हे इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ जरी ते कोणत्याही कॉन्स्टन्ट रेसिस्टन्स वर्तुळाला स्पर्श करत नाही ते कॉन्स्टन्ट कंडक्टन्स वर्तुळाला स्पर्श करते आणि जर आपण हे असे दर्शवितो तर हे 1Ra एक कंडक्टन्स वर्तुळ आहे ज्यास हे इनपुट स्टेबिलिटी वर्तुळ स्पर्श करते आणि Rb हे कॉन्स्टन्ट रेसिस्टन्स वर्तुळ आहे ज्यास हे आउटपुट स्टेबिलिटी वर्तुळ स्पर्श करते आणि जर आपण Rb ला आउटपुट मध्ये मालिका मध्ये किंवा 1Ra ला इनपुट मध्ये शंट मध्ये कनेक्ट केले तर यापैकी काहीही केले पाहिजे दोन्ही नाही जरी या प्रकरणात जेव्हा आपण इनपुट वर मालिका रेसिस्टन्स आणि आउटपुट वर शंट रेसिस्टन्स कनेक्ट करीत असतो तेव्हा दोघांपैकी कोणतेही एक केले पाहिजे येथे परत येत असताना जेव्हा असे प्रकरण येते तेव्हा इनपुट आणि आउटपुट स्टेबिलिटी input output stability वर्तुळे अनुक्रमे कॉन्स्टन्ट रेसिस्टन्स किंवा कॉन्स्टन्ट कंडक्टन्स वर्तुळाला स्पर्श करत नाहीत तथापि ते अनुक्रमे कॉन्स्टन्ट रेसिस्टन्स आणि कॉन्स्टन्ट कंडक्टन्स वर्तुळांना स्पर्श करतात जर आपण रेसिस्टन्स Rb ला आउटपुट मध्ये मालिका मध्ये किंवा कंडक्टन्स 1Ra ला इनपुट मध्ये शंट मध्ये कनेक्ट केले तर पुन्हा आपल्याला मिळू शकेल किंवा या स्टेबिलिटी वर्तुळची स्थिती बदलता येईल जेणेकरून ते यासारखे होतील म्हणून थोडक्यात आपण पाहतो की स्टेबिलिटी हा ऍम्प्लिफायर डिझाइन चा एक महत्वाचा भाग आहे जोपर्यंत एखादा एम्पलीफायर स्टेबल नसतो जोपर्यंत आपण एखादी विशिष्ट गेन साधत नाही तरी तो गेन टिकाऊ नसणार परंतु येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे आपण जेव्हा या स्टेबिलिटी वर्तुळाबद्दल चर्चा करतो तेव्हा आपण स्मिथ चार्ट ला विविध प्रांतात स्टेबल किंवा पोटेंशिअलि अनन्स्टेबल क्षेत्रांमध्ये विभागतो आणि स्टेबल किंवा अनन्स्टेबल प्रदेशासाठी कोणतेही अनन्य समाधान मिळत नाही स्टेबल आणि अनन्स्टेबल प्रदेश दरम्यान एक सीमा मिळेल आपल्याकडे आपल्या डिझाइन मध्ये गॅमा S किंवा गॅमा L ची बरीच मूल्ये आहेत आपण निवडत असलेले गॅमा S किंवा गॅमा L निवडण्यासाठी खूप साठा आहे आपण शेवटी निवडलेल्या गॅमा S किंवा गॅमा L ची बरीच मूल्ये आपण नंतर गेन किंवा नॉईस यासारख्या इतर बाबींचा समावेश करू शकतो स्टेबिलिटी च्या दृष्टीकोनातून स्टेबिलिटी ची रचना केवळ यावर जोर देते कि गॅमा S ला एक अनन्य मूल्य देत नाही किंवा गॅमा L फक्त एक प्रदेश देते आणि आपण या प्रदेशांमधून गॅमा S आणि गॅमा L चे मूल्य निवडू शकतो जे आपला योग्य गेन किंवा नॉईस फिगर देतात धन्यवाद